प्रॉब्लेम्स 6 10 आपण असाइनमेंट क्रमांक तीन सोडवत होतो आणि आपण प्रश्न क्रमांक पाच पर्यंत सोडवले आहे तर इथे आपण प्रश्न क्रमांक सहा ते दहा सोडणार आहोत प्रश्न क्रमांक सहा सांगतो की समजा तिथे एक द्विमितीय विश्व आहे जिथे असे पाहिले गेले की एका सुवाहक वरती असलेले सगळे चार्जेस त्याच्या पृष्ठभागावरती येतात तर या द्विमितीय विश्वामध्ये ते एका चकती सारखे असणार आहे आणि जर तुम्ही येथे चार्ज दिला तर ते सर्व पृष्ठभागावरती येणार आहे आणि ते या पृष्ठभागावरती वितरीत केले जाणार आहे मला ते लाल ने दाखवू द्या असे म्हणू या की हा एक धन चार्ज आहे ते सर्व पृष्ठभागावरती आले आहे आणि कारण की तिथे एक सममिती आहे वर्तुळाकार सममिती आहे किंवा दंडगोलाकार सममिती आहे सर्व चार्जेस हे एकसारखीपणाने वितरित केलेले असतील लेक्चर 26 मध्ये 511 मिनिटांनी दिलेल्या युक्तिवादाला अनुसरून इलेक्ट्रिक फिल्ड जे त्या विश्वामध्ये पॉईंट चार्ज ने निर्माण केलेले आहे त्याचे r वरील अवलंबन शोधा आता तुम्ही बघा जर हे एक सुवाहक असेल तर त्याच्या आतील फिल्ड हे 0 असलेच पाहिजे तर युक्तिवाद जो आपण म्हणणार आहोत वापरला जातो समजा मी या फिल्ड कडे बघितले या पॉईंट वर जे या डॉट ने दाखवले गेले आहे आणि येथे एक आडवा छेद घेतला जो येथे दोन्ही बाजूंना गुलाबी ने दाखवला आहे आता जर फिल्ड हे 0 आहे आणि चार्ज हे एक सारखे पसरले आहे इलेक्ट्रिक फिल्ड चे अवलंबन असे असले पाहिजे की आतल्या बाजूस कुठेही फिल्ड 0 आहे असे म्हणू यात की हा पॉईंट जो हा r 2 अंतरावर आहे या मोठ्या भागापासून आणि r 1 येथे आहे लहान भागापासून फिल्ड 0 आहे फिल्ड 0 असणार आहे आता सर्व अंतर सारखे आहे म्हणून फिल्ड हे 0 असणार आहे जर त्यांनी एकमेकांना कॅन्सल केले तर r2θλr2n r1θλr1n 0If n1 ⟹ E∝1r जर हा कोन थीटा आहे तर लहान बाजूला असलेला चार्ज हा r 1 गुणिले थीटा आहे काहीही आपण त्याला लांबडा म्हणूयात आणि हे चार्ज डेन्सिटी आहे चार्ज दुसऱ्या बाजूवरील चार्ज हा असणार आहे r 2 थीटा गुणिले लांबडा आता जर इलेक्ट्रिक फिल्ड चे r वरील अवलंबन असे म्हणू यात की 1 भागिले r चा घात n तर या पॉईंटवर मधोमध असलेले फिल्ड हे असणार आहे r 2 थीटा गुणिले लांबडा भागिले r 2 चा घात n वजा r 1 थीटा लांबडा r भागिले r चा घात n एकमेव मार्ग जाने हे 0 होऊ शकते ते आहे जर n बरोबर झाले 1 आणि त्याचा अर्थ असा E हे 1 छेद r असे गेले पाहिजे हे लक्षात ठेवा कि त्रिमितीय विश्वा मध्ये E हे 1 छेद r वर्ग असे जाते आता मला हे कसे लक्षात येईल की हे द्विमितीय विश्व आहे हे खूप सहज आहे समजा मी एक लांब दंडगोल घेतला अनंत पर्यंत लांब दंडगोल ज्यामध्ये तिसरी मिती तशीही इंटिग्रेट होऊन जाते मूलतः इलेक्ट्रिक फील्ड हे द्विमितीय विश्व बनते आणि मला हे खरंच माहीत आहे की तिथे एक फिल्ड आहे जे 1 छेद r असे जाते नंतर मी प्रश्न क्रमांक सात सोडवणार आहे जे असे सांगते की तेथे एक पॉईंट द्विध्रुव आहे जे एका सुवाहका च्या पोकळीमध्ये ठेवले आहे तर माझ्याकडे एक अहेतुक आकाराचे सुवाहक आहे ज्याच्या आत एक पोकळी तयार केली आहे आणि येथे एक द्विध्रुव ठेवला आहे एक पॉईंट द्विध्रुव या पोकळीच्या पृष्ठभागावरील सरफेस चार्ज डेन्सिटी जे मी सिग्मा 1 मी दाखवत आहे आणि बाहेर ते सिग्मा 2 आहे आणि आतील बाजूचे नेट चार्ज Q 1 आणि बाहेरील बाजूचे नेट चार्ज Q 2 सिग्मा 1 सिग्मा 2 Q 1 Q 2 याबाबत काय खरे आहे तर या पॉईंट द्विध्रुवामुळे उत्पन्न झालेल्या या पॉईंट फिल्ड कडे बघुयात आणि आता मी हे द्विध्रुव काढून टाकणार आहे येथे पॉईंट ठेवा जिथे ते आणि फिल्ड लाइन्स या असे काहीतरी दिसणार आहे येथे ते एकमेकांवर मिटणार आहेत येथे येतील आणि येथे त्यांना एकमेकांशी जोडले जायचे आहे तर जर मी या पृष्ठभागाकडे बघितले बाहेर येथे आणि एक खूप लहान चौकट बनवली हे लक्षात ठेवा कि धातूच्या आतील बाजूला फिल्ड हे शून्य असते या चौकटीतून जाणारे नेट फ्लक्स हे शून्येतर असणार आहे आणि म्हणून सिग्मा वन हे शून्येतर असणार आहे नक्कीच सिग्मा वन हे या बाजूला असणार आहे ते ऋण असणार आहे आणि या बाजूला ते धन असणार आहे या खालच्या बाजूला पण ते शून्येतर असणार आहे तरीसुद्धा जर आपण या धातूकिय फ्लक्स च्या आतील बाजूला गौशियन पृष्ठभागाकडे बघितले या गौशियन पृष्ठभागा चे फ्लक्स हे शून्य आहे कारण की तिथे फिल्ड नाही नंबर एक नंबर 2 या द्विध्रुवावर असलेले नेट चार्ज हेसुद्धा 0 आहे कारण की या गौशियन पृष्ठभागा ने समाविष्ट केलेले चार्ज हे 0 आहे द्विध्रुवावर असलेले नेट चार्ज हे आधीच 0 आहे तर हे असे फक्त तेव्हाच घडू शकते की Q1 सुद्धा 0 आहे तर काय होत आहे ते असे आहे की या कवचाच्या हिरव्या पृष्ठभागाच्या आत कवचाच्या आतील बाजूच्या पृष्ठभागावर धन चार्जेस आणि ऋण चार्जेस वितरित केलेले आहे त्याचा अर्थ सिग्मा वन शून्येतर आहे तरीसुद्धा सिग्मा वन हे असे आहे की नेट चार्ज इंटिग्रेट केल्यावर 0 होतो बाहेरील बाजू बद्दल काय आता तुम्ही इथे बघा मी जर याकडे बघितले तर हि येथे आतील पोकळी आहे येथे एक पॉईंट द्विध्रुव आहे येथे फील्ड झिरो आहे समाविष्ट झालेला नेट चार्ज 0 आहे तर बाहेरील बाजूचा टोटल चार्ज Q2 हा सुद्धा झिरो असणार आहे कारण की पोकळी ही उदासीन आहे तर तेथे आतील पृष्ठभागावर कोणताही चार्ज घेतलेला नाही बाहेरील पृष्ठभागावर सुद्धा झिरो चार्ज आहे तेथे धातूच्या आतल्या बाजूला कसलीही चार्ज वितरण असू शकत नाही तर असो धातूमध्ये मोठ्या प्रमाणात तेथे काही चार्ज नाही चार्ज हे फक्त पृष्ठभागावर येतात आणि म्हणून बाहेरील बाजू चा चार्ज हा झिरो आहे हा झिरो चार्ज वितरित केल्या जाऊ शकतो काय त्याचा अर्थ माझ्याकडे सिग्मा टू हे बरोबर नाही झिरो च्या असे असू शकते काय समजा मी असे केले तेथे कुठेतरी धन चार्ज होता आणि परिणाम स्वरूप नेट चार्ज हे 0 आहे तेथे दुसरीकडे कुठे तरी काही ऋण चार्ज असला पाहिजे आणि म्हणून या बाबतीमध्ये काय होणार आहे कि तेथे एक फिल्ड लाईन असणार आहे जी धन कडून ऋण चार्ज कडे जात आहे त्याचा अर्थ एक चार्ज धन कडून ऋण कडे नेन्यामध्ये झालेले वर्क डन हे शून्येतर आहे तरीसुद्धा एका धातूचा पृष्ठभाग हा नेहमी कॉन्स्टंट पोटेन्शियल पृष्ठभाग असणार आहे आणि म्हणून जर आपण आतील बाजूने गेलो तर धातूचे किंवा सुवाहकाचे वर्क डन हे 0 आहे तर असे होऊ शकत नाही की जर मी बाहेरील बाजूने आलो तर तिथे काही वर्क डन आहे आणि आतील बाजूने असलेले वर्क डन हे 0 आहे कारण कि ते एक अक्षय्य फिल्ड आहे फक्त एकच रस्ता आहे ज्याने हे असे होऊ शकणार नाही जर तिथे धन आणि ऋण चार्जेस वेगवेगळे नाहीत आणि म्हणून सिग्मा टू बाहेरील बाजूला हेसुद्धा 0 आहे ds01 ≠0 Q1020 Q20 तर या बाबतीमध्ये असलेले उत्तर हे असणार आहे सिग्मा वन शून्येतर आहे तरीसुद्धा Q 1 हे 0 आहे सिग्मा टू हे 0 आहे आणि Q 2 हेसुद्धा 0 आहे पुढील प्रश्न क्रमांक आठ एक दुर्वाहक गोलाकार कवच ज्याची आतील त्रिज्या R 1 आणि बाहेरील त्रिजा R 2 आहे ते एक समान ध्रुवीकरण वाहते तर आपल्याकडे आहे एक कवच आतील त्रिज्या R 1 आणि बाहेरील त्रिजा R 2 आहे आणि ते ध्रुवीकरण P वाहत आहे आतील पृष्ठभागावर असलेले मर्यादित पृष्ठभाग चार्ज सिग्मा 1 थिटा आणि बाहेरील पृष्ठभागावर असलेले सिग्मा 2 थिटा हे मला शोधायचे आहे आपल्याला माहित आहे की मर्यादित पृष्ठभाग चार्ज हे काही नसून P डॉट लंब P डॉट लंब आहे पृष्ठभागावर असलेला लंब आतील बाजू निर्देश करत आहे कारण की लंब हा वोल्युम पासून लांब असतो आणि तो बाहेरील पृष्ठभागाला लंबरूप असे निर्देशीत करत असतो तर सिग्मा 1 थिटा हे असणार आहे P जे आहे की P z गुणिले लंब जे r च्या ऋण दिशेत निर्देशीत करत आहे तर हे असणार आहे वजा P कोसाईन थिटा सिग्मा 2 थिटा हे दुसऱ्या बाजूला असणार आहे P z डॉट r कारण की ते मूलभूत पणे बाहेरील बाजूला आहे जे असणार आहे P कोसाईन थिटा r Pcosθ तर या पोकळी वर असलेला मर्यादित चार्ज हा असा दिसणार आहे जो मी आकृतीमध्ये दाखवला आहे आतील पृष्ठभागावर थिटा 0 वर ऋण आणि आणि त्यापुढे खालील बाजूला धन आणि बाहेर पृष्ठभागावर याच्या दुसऱ्या पद्धतीने P कोसाईन थिटा हे वरच्या गोलार्धामध्ये धन असणार आहे आणि खालच्या गोलार्धामध्ये ऋण असणार आहे ज्याचे अवलंबन P कोसाईन थिटा जसे देईल तसे असणार आहे पुढे आपण प्रश्न क्रमांक 9 सोडवू जो प्रश्न क्रमांक 8 मधील पराविद्युत कवचामध्ये असलेल्या इलेक्ट्रिक फील्ड साठी विचारत आहे आपण सर्वांनी प्रश्न क्रमांक आठ अधिक सोडवला आहे जिथे आपण शोधले की या बाजूला असलेले धन चार्ज आणि या बाजूला असलेले ऋण चार्ज जे कोसाईन थिटा वर अवलंबून आहे हे चार्जेस मला माहित आहे की मला एक इलेक्ट्रिक फिल्ड देतात E च्या विरुद्ध दिशेत जे असणार आहे वजा P भागिले 3 एपसिलोन 0 z आतील पोकळी मुळे असलेल्या फिल्ड बद्दल काय आतील पोकळी वर आहे चार्ज जो वरील बाजूला ऋण आहे आणि खालील बाजूला धन आहे तर त्याला द्विध्रुव मोमेंट आहे जो खाली जात आहे आणि हा द्विध्रुव मोमेंट एक द्विध्रुव फिल्ड देणार आहे तर जास्तीचे फिल्ड हे द्विध्रुव मुळे असणार आहे द्विध्रुव मोमेंट P चे जे 4 पाय भागिले 3 R 1 चा घन P z हे z च्या विरुद्ध दिशेत आहे E P30zFor inner cavity dipole of P 4π3R13Pz याकडे पाहण्याचा दुसरा दृष्टिकोन म्हणजे जर माझ्याकडे ही पोकळी आहे जिच्यामध्ये येथे एक छिद्र आहे मी याचा असा विचार करू शकतो की जर ते एक एक समान ध्रुवीकरण असलेली एक पोकळी आहे जे मी येथे लाल मी दाखवणार आहे आणि त्या अधिक एक जास्तीचे ध्रुवीकरण हे पोकळीच्या आतील बाजूला ऋण दिशेत असणार आहे तर ते दोन ध्रुवीकरण हे त्रिज्या R 1 असलेल्या गोलाच्या आतल्या बाजूला आहेत जी कॅन्सल करतात आणि तिथे काहीच नाही तर विद्युतीय पद्धतीने मी याचा असा विचार करू शकतो की हे असे आणि हे असे हे मला एक फिल्ड देतात E याचे ध्रुवीकरण एकसमान आहे जे मला देते वजा P भागिले 3 एपसिलोन 0 z अधिक या गोला मध्ये असलेल्या ऋण ध्रुवीकरण यामुळे असलेले फिल्ड जे नेमकेपणाने ही फिल्ड आहे तेच उत्तर आहे शेवटी आपण प्रश्न क्रमांक दहा सोडून जे आहे एका दुर्वाहक दंड गोलाच्या आतील इलेक्ट्रिक फील्ड जे आहे x दिशेमधील ध्रुवीकरण P बरोबर आहे P x असणार आहे आता हे अतिशय सोपे आहे कारण की P x चा अर्थ येथे एक सरफेस चार्ज आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात चार्ज नाही पण सरफेस चार्ज सिग्मा हा P डॉट S आहे कारण की S हे n आहे जे आहे P कोसाईन फाय तर यामध्ये आपल्याकडे असे आहे की हा धन चार्ज धन x अक्षावर आणि ऋण चार्ज दुसऱ्या बाजूला PPxσ P sPcosϕE P20 x आणि म्हणून मी येथे बघू शकतो की फिल्ड ही असणार आहे x च्या ऋण दिशेमध्ये आणि कारण की ही द्विमित गोष्ट आहे तर E असणार आहे वजा P भागिले 2 एपसिलोन 0 x हे असाइनमेंट 3 चा शेवट आहे